आपल्याला आता हे माहित आहे की इन्क्रिमेंटल पॉवर गेन मिळविण्यासाठी आपल्याकडे नॉनलिनियर दोन पोर्ट असणे आवश्यक आहे आता आपण नॉनलिनियर दोन पोर्ट त्याचे इन्क्रिमेंटल लिनियर इक्विवलेंट आणि जास्तीत जास्त गेन मिळवण्यासाठी अट पाहुयात आतापर्यंत आपण पॉवर गेनबद्दल बोललो आहे परंतु साधेपणासाठी मी व्होल्टेज गेनचा विचार करेन परंतु आपण सहजपणे पहाल की मी ज्या प्रकारे करतो त्याद्वारे जास्तीत जास्त पॉवर देखील मिळते समजा आपल्याकडे साधेपणासाठी तीन टर्मिनल नॉनलिनियर दोन पोर्ट आहेत आणि आपल्याकडे पोर्ट एकचा व्होल्टेज आहे आणि पोर्ट एकचा करंट आहे पोर्ट दोनचा व्होल्टेज आहे आणि पोर्ट दोनचा करंट आहे नॉनलिनिरिटी करंटद्वारे व्होल्टेजचे फंक्शन म्हणून दिली आहे मी आधी म्हटल्याप्रमाणे इतर रिप्रेझेंटेशन सुद्धा शक्य आहेत आता असेही म्हणूया की तेथे काही ऑपरेटिंग पॉईंट आहे नंतर आपण ऑपरेटिंग पॉईंट काय असेल याची काळजी करू व त्याची निवड करू तर ऑपरेटिंग पॉईंटवर आपल्याकडे पोर्ट एकचा आणि पोर्ट दोनचा करंट आहे जर आपण ऑपरेटिंग पॉईंटच्या आसपास इन्क्रिमेंटल इक्विवलेंट सर्किट्स घेतल्या तर आपल्याला माहित आहे की ते एक लिनियर दोन पोर्ट होईल आणि कारण येथे करंट व्होल्टेजचे फंक्शनआहे या प्रकरणात आपल्याकडे y पॅरामीटरचे डीस्क्रीप्शन आहे आणि पोर्ट एक आणि पोर्ट दोनचे इन्क्रिमेंटल व्होल्टेजेस आणि करंट येथे दिले आहेत हे आणि ते आणि ते सर्व इन्क्रिमेंटल क्वांटिटी आहेत आपण काय करीत आहोत आपण एक स्रोत जोडतो या इन्क्रिमेंटल इक्विवलेंटचा एक सिग्नल स्त्रोत पोर्ट एकला आणि या इन्क्रिमेंटल इक्विवलेंटचा पोर्ट दोनला लोड जोडतो आणि गेनचे मूल्यांकन करतो हे अद्याप इन्क्रिमेंटल इक्विवलेंट आहे आपल्याला जास्तीत जास्त गेन मिळवण्यासाठी काही अडचणी येतील मग आपण त्या अडचणींवर नजर टाकतो आणि नॉनलिनियर दोन पोर्टमधील f1 आणि f2 ची संपूर्ण कॅरेक्टेरीस्टिक लार्ज सिग्नलसाठी काय सूचित करते ते पहातो तर आता आपण असे समजू की आपल्याकडे रेझिस्टन्स RS सह सिग्नल सोर्ससिग्नल source VS आहे हे कोणत्याही स्रोताचे प्रतिनिधित्व आहे काही सेन्सरद्वारे सिग्नल येऊ शकतात असे समजा की मी ज्या मायक्रोफोनमध्ये बोलतो आहे ते आणि ते दुसर्या कोठून तरी येऊ शकते दुसरे एम्पलीफायर आउटपुट म्हणा किंवा ते काहीही असू शकते सर्वात शेवटची ओळ ही सामान्यत व्होल्टेज स्त्रोत रिझिस्टर सोबत सिरीजमध्ये जोडला आहे अशी दर्शविली जाऊ शकते आता आपण हे लिनियर दोन पोर्टशी जोडतो जे आपल्याला माहित आहे की नॉनलिनियर दोन पोर्टचे इन्क्रिमेंटल इक्विवलेंट आहे कारण आपण आधीच शोधले आहे की इन्क्रिमेंटल पॉवर गेन मिळविण्यासाठी आपल्याकडे नॉनलिनियर दोन पोर्ट असणे आवश्यक आहे तर हे नॉनलिनियर दोन पोर्टचे इन्क्रिमेंटल इक्विवलेंट आहे जेव्हा आपण विशिष्ट डिव्हाइसवर जाऊ तेव्हा सर्किट कशी येऊ शकते ज्यात या इन्क्रिमेंटल इक्विवलेंट असेल आपण असे मानू की आपल्या सर्किटचे इन्क्रिमेंटल इक्विवलेंट असे आहे की सिग्नल स्त्रोत पोर्ट वनशी जोडलेला आहे आणि लोड पोर्ट दोनशी जोडलेला आहे तर हा भाग अगदी सोपा आहे आता आपल्याला त्याचे आउटपुट व्होल्टेज Vo सोडवायचे आहे जे तुम्ही पाहता ते हे या V2 प्रमाणेच आहे म्हणूनच V2 साठी सोडवावे लागेल सर्वप्रथम आपल्याकडे दोन पोर्टचे रिलेशन आहेत आपल्याला नियमित सर्किट विश्लेषणाद्वारे हे परिचित असले पाहिजे सर्किटमधील प्रत्येक घटक त्याच्या व्होल्टेज आणि करंटमध्ये काही मर्यादा घालते आणि आपण सर्व मर्यादा लक्षात घेऊन सर्किट सोडविले पाहिजे तर हे नॉनलिनियर दोन पोर्ट y पॅरामीटर्सच्या सर्किट इक्विवलेंट आहे असे कण्डक्टन्स आणि नियंत्रण स्त्रोत वापरुन त्याचे स्मॉल सिग्नल इक्विवलेंटदेखील काढू शकतो तर तीच गोष्ट असेल y11 V1 y12 V2 आणि y21 V1 y22 V2 हा i2 असेल या व्यतिरिक्त आपला या बाजूचा संबंध आहे आपल्याला माहित आहे की या रेझिस्टरवरील व्होल्टेज VS V1 आहे तर त्या मधील करंट i1 1 RS असेल आणि या बाजूस i2 म्हणजे R L मध्ये वाहणारा करंट आहे परंतु खालपासून वरपर्यंत तर हे व्होल्टेज V2 आणि त्याचे करंट i2 मधील एक अडचण आणते म्हणून आपल्याकडे काय आहे i2 G L V2 असेल हे उद्भवते कारण i2 वरच्या दिशेने वाहत आहे तर आता आपल्याकडे ही चार समीकरणे आहेत आणि आपल्याकडे चार व्हेरिएबल्स आहेत म्हणून आपल्याला i1 V1 i2 आणि V2 साठी सोडवावे लागेल आणि आपल्याला V2 मध्ये विशेषतः रस आहे आपल्याला V2 आणि सोर्स व्होल्टेज VS दरम्यान एक संबंध शोधावा लागेल तर या क्षणी मी आपणास व्हिडिओ थांबवा असे सांगून आणि हे एकाचवेळी समीकरणे स्वतःच सोडवायला सांगेन मी आशा करतो की आपण स्वतःच त्याचे निराकरण करण्यास सक्षम आहात ही एक लिनिअर समीकरणाची एक सोपी प्रणाली आहे तर आपण पाहूया मी कॅल्क्युलेशनची प्रत्येक पायरी दर्शवित नाही परंतु ते कसे केले जाते ते दर्शवितो सर्व प्रथम आपण यात त्यास बदलू शकता या गोष्टींमधून आपल्याला i1 i2 आणि V1 काढून टाकणे आवश्यक आहे म्हणूनच आपण यास त्याऐवजी भरल्यास v1 आणि v2 दरम्यानचे रिलेशन मिळेल म्हणजेच आपल्याला v1 y22 GL y21 V2 मिळेल मग आपण हा आणि हा एक घेऊ आणि येथे ठेवू म्हणजे जेव्हा आपण त्याऐवजी GS y11 v1 y12 v2 मिळवू आणि आपण यास त्यामध्ये बदलू आणि v1 पूर्णपणे काढून टाकू आणि जर आपण अंतिम इक्वेशन प्राप्त केली तर आपणास दिसेल की v 2 v s y11 GS y22 GL y12 y21 असेल तर व्होल्टेज मिळविण्यासाठी हे इक्वेशन आहे आणि यामधून आपण पॉवर गेन मिळविण्याकरिता एक इक्वेशन देखील करू शकता जे संबंधित असेल परंतु नक्कीच यापेक्षा थोडे अधिक क्लिष्ट आहे आउटपुट पॉवर 2RL असेल आणि इनपुट पॉवर स्रोत व्होल्टेज VS आणि RS स्त्रोत रेजिस्टन्स असलेल्या स्त्रोतामधून उपलब्ध पॉवर ही जास्तीत जास्त उपलब्ध पॉवर आहे जी आपल्याला मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफरवरून माहित आहे 24 RS आपण याची गणना करू शकता ही पॉवर गेन आहे आता या इक्वेशनपेक्षा यामध्ये अधिक गोंधळ होईल म्हणून आपला हेतू पॉवर गेन मिळवून देण्यासाठी असला तरीही मी हे अधिकच वाढवितो हे निष्कर्ष काढले की आपण जास्तीत जास्त केल्याने जे निष्कर्ष काढले जातात तेच आपण त्यास जास्तीत जास्त वाढवण्याइतके मिळतील म्हणून मी आताच्या साध्या इक्वेशनवर चिकटून राहीन परंतु आपण एक्सरसाईज म्हणून असे करण्याचा प्रयत्न करू शकता आणि आपल्याला असे उत्तर मिळेल तर मग आपण हे गणित का केले आपल्याकडे थोडासा गेन झाला आहे आणि अर्थातच आपल्याला शक्य होईल तितके मोठे गेन मिळावे असे आपल्याला वाटते कारण मुख्य म्हणजे आपल्याला तसे हवे आहे म्हणजे आपल्याकडे एक स्मॉल सिग्नल आहे आणि आपण ते शक्य तितके अम्पलीफाय करू इच्छित आहोत आपला हेतू अम्पलीफायर समजून घेणे आणि मोठ्या प्रमाणात अम्पलीफाय करण्याचे बरेच फायदे आहेत आता एक स्पष्ट गोष्ट म्हणजे आपण लहान सिग्नल मोठे करू शकता परंतु एक निगेटिव्ह फीडबॅक सिस्टीमची करण्यासाठी आपल्यास मोठ्या प्रमाणात गेन मिळवावा लागेल हे निगेटिव्ह फीडबॅकच्या पूर्वग्रहाकडून देखील आपल्याला माहिती आहे तर मोठ्या प्रमाणात गेन होणे खूप उपयोगी आहे म्हणून आपण करण्याचा प्रयत्न करू